'हक्क म्हणजे काय' 'संपदा म्हणजे काय'आणि 'बौद्धिक संपदा' म्हणजे काय आपल्याला या तीन संज्ञा समजल्या आहेत आपण बौद्धिक संपदेच्या हक्कांची व्याख्या सांगण्याच्या परिस्थितीत आहोत ज्या कल्पनांचा वापर व्यापाराच्या दृष्टिकनातून महत्त्वाचा असतो अशा कल्पनांना बौद्धिक संपदेचे हक्क संरक्षण देतात बौद्धिक संपदेचा हक्क कल्पनांच्या वापरला संरक्षण देत असतो हा हक्क कल्पनांना संरक्षण देत नाही हि गोष्ट आपल्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे कायदा हा कल्पना कशा वापरल्या जातात किंवा कल्पना कशा व्यक्त केल्या जातात यांना संरक्षण देतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहित्यत्यातील गुन्हेगारी रोमांच कांदबरी हा प्रकार होय तुमच्या लक्षात आले असेल की प्रत्येक गुन्हेगारी कादंबरीत एक रहस्य दाखवलेले असते किंवा एखादा गुन्हा एखाद्याने कसा केला याचे वर्णन केलेले असते या साहित्य प्रकारात एक कथानक असते आणि काही पात्र असतात जे सर्व संशयित गुन्हेगार असतात नंतर एखादा व्यक्ती कथेत येतो आणि तो शेवटी सर्व गुंता गुंती सोडवतो अशा प्रकारच्या कादंबरीत भरपूर वळणं असतात शेवटी गुन्हेगारचा छडा लावला जातो गुन्हेगारी कादंबऱ्यांचे वाचन करताना वाचन करणाऱ्या च्या मनात एक भाव निर्माण होते की गुन्हेगाराचा शोध लावण्याच्या प्रक्रियेत तो सुद्धा सहभागी होता गुन्हेगार कादंबरी हा प्रकार साहित्यात फार दिवसापासून अस्तित्वात आहे वेगवेगळ्या गुणवत्ता असलेल्या लोकांनी गुन्हेगारी कादंबर्यांचे लिखाण केलेले आहे ते सर्व लेखक एकाच प्रकारच्या कथानकाचे पालन करतात एक रहस्यमय घटना घडते एखादा व्यक्ती ते सोडवण्यासाठी येतो जवळपास सर्व मुख्यपात्र हे संशयित असतात परंतु जेव्हा गुन्ह्याचा उलगडा होतो तेव्हा गुन्हा करणारा व्यक्ती वेगळाच निघतो हा कथेतील रहस्यमय भाग असतो तो व्यक्ती त्याने गुन्हा कसा केला हे स्वतःहून सांगतो किंवा कोणीतरी वाचकाला गुन्हा कसा घडला हे स्पष्ट करून सांगतो अशा प्रकारच्या कथा मांडण्याचा वेगळा मार्ग असू शकतो परंतु या साहित्य प्रकारातील कादंबर्यात सर्व गोष्टी या अंदाज बांधता येतील अशाच प्रकारे असतात कादंबरीत एखादा गुन्हा घडतो गुन्हा कसा घडला त्याचे स्पष्टीकरण असते तो कसा घडला याचे वर्णन असते आणि तो कोणी घडवून आणला ते सुद्धा स्पष्ट होत असते या साहित्य प्रकारात भरपूर अशा कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत तुम्ही अगाथा ख्रिस्ती या लेखिकेचे उदाहरण लक्षात घ्या अगाथा ख्रिस्तीने या साहित्य प्रकारच्या भरपूर कादंबऱ्या लिहिलेल्या असल्यास तरी तिची प्रत्येक कादंबरी ही भिन्न स्वरूपाची आहे कदाचित संकल्पना एकच असू शकते तसेच कथेतील गुंतागुंत सोडवणारे मुख्य पात्र सुद्धा एकच असू शकते तरी सुद्धा एकच कल्पना ही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्यामुळे किंवा एकाच कल्पनेची मांडणी भिन्न स्वरूपात झाल्यामुळे त्या प्रत्येक कल्पनेला वेगळा असा हक्क असतो अगाथा ख्रिस्तीच्या सर्व कादंबऱ्यांच्या बाबतीत कॉपीराईट कायदा लागतो तिच्या पुस्तकांवर आक्षेप असू शकतो की सर्व पुस्तकं गुन्हेगार कादंबऱ्या आहेत सर्व पुस्तकं काल्पनिक कादंबऱ्या आहेत त्या सर्व कादंबऱ्यांमध्ये रहस्यमय कथा आहेत आणि बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये मुख्य पात्र हे सारखे असून हे मुख्य पात्र कादंबरीत येणाऱ्या अडचणी सोडवत असते कल्पना ह्या सारख्या असू शकतात फक्त त्या कल्पना व्यक्त करण्याचे स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते म्हणून प्रत्येक कल्पनेला वेगळा हक्क प्राप्त होऊ शकतो हे सर्व सांगून झाल्यानंतर आपण बौद्धिक संपदेच्या स्वरूपाकडे जाऊया या सर्व संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात ही सर्व वैशिष्ट्ये बौद्धिक संपदेच्या हक्कांमध्ये दिसून येत असतात पहिली गोष्ट ही की त्या सर्व गोष्टींना कायद्या द्वारे संरक्षण दिले जाऊ शकते कारण खूप महत्वाची माहिती किंवा खूप महत्त्वाची कल्पना ही एखाद्या कायद्या द्वारे सुरक्षित नसते जेव्हा आपण बौद्धिक संपदा हक्क असे म्हणतो तेंव्हा म्हणण्याचा एक विशिष्ट अर्थ असतो यामध्ये पेटंटकॉपीराइट ट्रेड मार्कव्यापारचिन्ह इत्यादींचा समावेश होऊ शकतो आणि त्याद्वारे बौद्धिक संपदेचे संरक्षण केले जाते संरक्षण म्हणजे काय प्रथम ही गोष्ट समजून घ्या या सर्व गोष्टींची अंमलबजावणी केली जाऊ शकते जेव्हा आपण हक्क असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ अंमलबजावणी करण्याजोगे हक्क असा होतो म्हणून बौद्धिक संपदा हक्कात येणारी पहिली गोष्ट म्हणजे अंमलबजावणी केली जाऊ शकते ती गोष्ट हक्काच्या स्वरूपात असली पाहिजे म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीने एखाद्या गोष्टीवर आपला हक्क सांगितला पाहिजे जर त्या व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन झाले तर् कायद्या द्वारे त्यावर योग्य असा उपाय काढण्यात येतो पेटंट द्वारे संरक्षण मिळते पेटंट पाळले गेले नाही किंवा त्याचे उल्लंघन झाले तर कायद्या द्वारे त्यावर ऊपाय आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवू शकता किंवा त्या व्यक्ती कडून पैशांच्या स्वरूपात कायद्याचा भंग केला म्हणून आणि तुमचे नुकसान झाले म्हणून भरपाई मागू शकता पहिली गोष्ट म्हणजे अंमलबजावणी करता आली पाहिजे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बौद्धिक संपदा हक्क हा इतर मालमत्तेच्या अधिकार पेक्षा भिन्न असतो त्यासाठी अमूर्त हा शब्द वापरू या हे हक्क अमूर्त स्वरूपाचे असतात पेटंट मध्ये वर्णनाचा भाग असतो या भागात पेटंट चे लेखी वर्णन केलेले असते पेटंट च्या या भागाला पेटंट तपशील असे म्हणतात पेटंट तपशील विशिष्ट प्रक्रियेतूनच जाते त्यास आपण पेटंट प्रॉसेकशन पेटंट प्रक्रिया असे म्हणतो पेटंट प्रॉसेकशन पेटंट प्रक्रिया हे काम पेटंट कार्यालय द्वारे केले जाते यातून हक्क प्राप्त होतात ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत असते त्याला आपण नोंदणी असे म्हणतो हक्कांची अंमलबजावणी करण्यात येते आणि ते नोंदणी योग्य असतात नक्षीकामाच्या बाबतीत सुद्धा असेच असते नक्षी कामाचे सुद्धा व्यापार चिन्ह म्हणून नोंदणी करता येते व्यापार चिन्हाचे वर्णन केले जाते आणि व्यापार चिन्ह सुद्धा कॉपीराईट म्हणून नोंदविले जाते परंतु आंतरराष्ट्रीय बर्ने करार नुसार कॉपीराइट हक्क अंमलबजावणीत आणणे गरजेचे नसते तुम्ही बऱ्याच पुस्तकांवर पाहिले असेल की पुस्तकांच्या पहिल्या पानांवर कॉपीराईट ची सूचना असते त्याद्वारे त्या पुस्तकाचे कॉपीराईट एक तर लेखका कडे असतात किंवा प्रकाशकाकडे असतात बऱ्याच सांकेतिक स्थळावर सुद्धा खालच्या बाजूला कॉपीराईट ची सूचना असते तुम्ही कॉपीराइट ची सूचना टाकतात ज्यात नाव आणि प्रकाशित झालेले वर्ष नमूद केलेले असते हे तुम्ही प्रकाशित करता म्हणजे तुमचा त्या प्रकाशित झालेल्या गोष्टीवर मालकी हक्क असतो कॉपीराईट हे अपवादात्मक आहे कारण तुम्हाला त्याच्या अंमलबजावणी साठी नोंदणी करण्याची गरज नाही परंतु त्याची नोंदणी करून घेण्यासाठी एक विशिष्ट मार्ग असतो म्हणून बौद्धिक संपदेचा हक्काचा पहिला भाग म्हणजे त्याची अंमलबजावणी होऊ शकते दुसरा भाग म्हणजे त्याचे वर्णन केले जाऊ शकते आणि त्याच प्रमाणे त्याची नोंदणी सुद्धा केली जाऊ शकते नोंदणी करण्यासाठी सर्व गोष्टी कार्यालयात घेऊन जाणे गरजेचे असते कार्यालयातील अधिकारी त्याचे निरीक्षण परीक्षण करतात सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीवर हक्क दिला जातो नोंदणीच्या प्रक्रियेला पेटंट प्रोसेक्युशन असे म्हटले जाते ही संपूर्ण प्रक्रिया पेटंट कार्यालयात घडते एखादा व्यक्ती पेटंट तपशील सादर करतो पेटंट तपशील विशिष्ट प्रक्रियेतून जाते आणि मग त्या व्यक्तीला हक्क प्रदान करण्यात येतात जेव्हा आपण संमती असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ 'पेटंट हक्क अंमलबजावणी नोंदणी' असा होतो बौद्धिक संपदा हक्का च्या बाबतीत तिसरी गोष्ट ही की तुम्ही त्याची नक्कल तयार करू शकता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मायक्रोसॉफ्ट ला विंडोज सेवन ची पहिली प्रत आणण्यासाठी किती रक्कम लागली असेल त्यांना काही लाख डॉलर लागले असतील कारण आर अँड डी साठीची गुंतवणूक कामगारांचा पगारासाठी चा पैसा या सर्वांची गोष्टी विंडोज सेवन ची पहिली प्रत तयार करण्यासाठी लागल्या असतील विंडो सेवन दुसरी प्रत तयार करण्यासाठी एखाद्याला किती पैसे लागतील खूप जुजबी रक्कम लागेल तुम्ही त्याची दुसरी नक्कल सीडी हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह मध्ये क्षमतेनुसार नक्कल साठवून ठेऊ शकता म्हणून दुसरी प्रत तयार करण्यासाठी जुजबी रक्कमेची गरज असते यावरून बौद्धिक संपदा हक्काच्या अजून एका वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण होते पहिली प्रत निर्माण करणे कठीण असते परंतु एकदा का पहिली प्रत तयार झाली तर त्याची दुसरी प्रत बनवणे खूप सोपे असते हेच पुस्तकांच्या बाबतीत पण सत्य आहे एखाद्या लेखकाला एखादे पुस्तक लिहिण्यासाठी काही वेळेस बरेच वर्ष लागतात परंतु त्या पुस्तकाचे स्कॅन करून त्याची नक्कल तयार करून ते आंतरजाल वर टाकणे तसे सोपे असते त्याचप्रमाणे एखाद्या चित्रपटाला बनवण्यासाठी काही महिन्यांची वर्षांची मेहनत लागते परंतु आपण नेहमी चोरून केलेल्या नक्कलेविषयी ऐकतो की जी एखादा चित्रपट चित्रपट गृहात प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांच्या आत येते आपल्या असे लक्षात येते की बौद्धिक संपदा निर्माण करणे फार कठीण असते परंतु तिची नक्कल तयार करणे सोपे असते बौद्धिक संपदा चे वैशिष्ट हे कि तीची सहजरित्या नक्कल केली जाते हे वैशिष्ट इतर कुठल्याही मालमत्तेत दिसून येत नाही तरी सुद्धा बौद्धिक संपदा निर्माण करण्यासाठी मानसिक श्रमांची खूप गरज असते हे यावरून स्पष्ट होते आपण यापूर्वीच म्हटलं आहे कि बौद्धिक संपदेच्या च्या निर्मिती साठी मानसिक श्रमांची गरज असते आजच्या आधुनिक युगात बौद्धिक संपदा संशोधनातून किंवा विकासात्मक कामातून येत असते काही वेळा बौद्धिक संपदेच्या निर्मिती साठी खूप लोकांचे एकत्र येणे गरजेचे असते विशेष करून जेव्हा एखादा शोध जन्माला आणायचा असतो आता ते दिवस गेलेत जेव्हा संशोधक एकटा त्याच्या खोलीत मध्ये काम करत असे व काहीतरी नवीन शोधून काढत असे आज वेगवेगळ्या शोधांमुळे विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने खूप मोठ्या पातळीवरची प्रगती केलेली आहे शैक्षणिक लिखाणाच्या बाबतीत ही तसेच आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान च्या संशोधनात एकच लेखकाकडुन लिहिलेला शोध निबंध मिळत नाही बऱ्याच वेळेस संशोधन पत्रिकेत एकापेक्षा जास्त लेखक असतात हे पेटंट बाबतीतही असेच आहे बरेचसे पेटंट हे संघटित स्वरूपात नोंदवलेले आहेत बऱ्याच देशातील पेटंट हे संघाच्या नावावर आहेत ते सर्व लोकं एकत्र प्रयत्न करता आणि एखादा शोध लावतात ते संघटित प्रयत्न असतात चौथा मुद्दा म्हणजे या सर्व गोष्टींच्या निर्मिती साठी बौद्धिक श्रमांची गरज असते या सर्व गोष्टी मानसिक प्रयत्नातून निर्माण होतात बौद्धिक संपदा हक्काच्या बाबतीत अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा का ते निर्माण केले गेले की त्यांना एक विशिष्ट मूल्य असते त्यांना व्यापाराच्या दृष्टिकनातून महत्त्व असते व्यवहार करताना किंवा व्यवसाय करताना त्यांचा उपयोग केला जातो म्हणजे बौद्धिक संपदा हक्क हे लागू केले जातात त्यांची नोंदणी केली जाते त्यांची नक्कल केली जाते निर्मिती साठी बौद्धिक श्रमाची गरज असते बऱ्याच वेळेस हे श्रम अनेक लोक एकत्र येऊन करतात आणि त्यांना व्यापार मूल्य असते या पाच मुद्द्यांच्या आधारावर आपण बौद्धिक संपदा हक्काचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला अर्थतज्ञ बौद्धिक संपदेचे स्वरूप समजून घेण्यासाठी अजून दोन मुद्द्यांचा विचार करत असतात त्यांचे असे म्हणणे आहे की बौद्धिक संपदा ही स्पर्धा रहित असते आणि नॉन एक्स्ल्युडेबल असते स्पर्धा रहित म्हणजे एका व्यक्तीने बौद्धिक संपदेचा वापर केल्यामुळे स्पर्धा निर्माण होत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या बौद्धिक संपदा वापरण्याचा आनंद हिरावून घेतला जात नाही बौद्धिक संपदेचे स्पर्धारहित स्वरूप समजून घेण्यासाठी आपण कल्पना करू या कल्पना करा ही एक रिकामी खोली आहे त्या खोलीचा आकार सामान्य वर्ग खोली सारखा आहे कल्पना करा कि त्या रिकाम्या खोलीचे तुम्ही मालक आहात त्या रिकाम्या खोली वर तुमचा पूर्णपणे अधिकार आहे जर तुमच्याकडे व्यवसायिकतेचा गुण असेल तर तुम्ही त्या रिकाम्या खोली पासून पैसे मिळवू शकतात रिकाम्या खोली पासून पैसे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत तुम्ही दोन चार लोकांना ती खोली झोपण्यासाठी भाड्याने देऊ शकता तुम्ही त्या खोलीत लोखंडी बिछाने ठेवू शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमावु शकता त्याही पुढे जाऊन तुम्ही त्या रिकाम्या खोलीचे रूपांतर वर्गखोलीत करू शकता ती खोली बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी वापरली जाऊ शकते अशाप्रकारे तुम्ही पैसे मिळवू शकता आणि तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करू शकता जर तुम्हाला अजून व्यवसाय करायचा असेल जर तुम्हाला जास्तीत लोकं जमवायचे असतील तर तुम्ही त्या खोलीतील सामान काढून टाकू शकता आणि त्या खोलीत जास्तीच्या लोक येऊन एकमेकांसोबत सामाजिक अभिसरण करतील लोक येतील जेवण करतील एकमेकां सोबत गप्पा करतील तुम्हाला अजून व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही एखादी मेजवानी त्या ठिकाणी देऊ शकतात अशा प्रकारच्या मेजवानीवर लोकांचा कुठलाही आक्षेप नसतो या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही तुमची मालमत्ता वापरण्यासाठी करू शकता कारण तो तुमचा हक्क आहे कारण ती तुमची खोली आहे लोकांच्या सहन शक्तीच्या मर्यादेवर तुम्ही अजून जास्तीत जास्त शंभर लोकांना त्या खोली मध्ये आणू शकता शंभर लोकांमुळे खोलीतील हवा ही गरम होईल आणि त्यामुळे अडचण निर्माण होईल पण जर लोकांची ते सहन करण्याची मर्यादा असेल तर तुम्ही त्या छोट्याशा खोलीत शंभर लोक बसवू शकता तुम्ही पुढे जाऊन त्या खोलीत ५०० लोकांना बसवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस तुमच्या दारापर्यंत येतील कारण ती गोष्ट शक्य नाही यावरून असे निदर्शनास येते की स्थावर मालमत्तेला कुठेतरी मर्यादा असते स्थावर मालमत्ता मधून येणाऱ्या आनंदाला कुठेतरी मर्यादा असते परंतु जेव्हा तुम्ही बौद्धिक संपदेच्या बाबत बोलता तेव्हा बौद्धिक संपदे मध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नसतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या एखाद्या पुस्तकाच्या बाबतीत विचार करा एकच पुस्तक बरेच लोक वाचतात एक व्यक्ती पुस्तक वाचत असतो आणि त्याच्या बाजूला बसलेला व्यक्ती सुद्धा पुस्तक वाचत असतो त्या दोघांचे वाचणं करणे शक्य आहे एक पुस्तक खूप लोकप्रिय आहे म्हणून एखादा व्यक्ती पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाल्यानंतर बारा तास रांगेत उभा राहून ते पुस्तक मिळवतो आता त्या व्यक्तीचे काही मित्र असतात मित्र ते पुस्तक पाहू शकतात त्यांचे पाने चाळू शकतात किंवा त्या पुस्तकां मधील काही पानं वाचू शकतात तुम्ही खूप सृजनशील असाल तर तुम्ही त्या पुस्तकाच्या पानांचे सकॅनिंग कराल आणि ते आंतरजालवर पाठवाल आणि त्यानंतर सर्व लोक ते पुस्तक एकाच वेळेस वाचू शकतील त्यापुढेही गेलात तर तुम्ही त्या पुस्तकांचे स्कॅन करू शकता स्कॅनिंग केलेले पानं क्लाऊड वर टाकू शकतात म्हणजेच तुमच्या क्लाऊडला जेवढे लोक जोडलेले असतील तेवढे सर्व लोकं ते पुस्तक वाचू शकतात अशा प्रकारे लाखो वेगवेगळ्या यंत्रात ते पुस्तक जाईल आणि तेवढ्याच प्रमाणात ते वाचले सुद्धा जाईल हा बौद्धिक संपदेचा व्यापार आहे या मुळेच तो स्थावर मालमत्ते वेगळा पेक्षा आहे कारण स्थावर मालमत्ते आनंदाला कुठेतरी मर्यादा असते परंतु बौद्धिक संपदे पासून मिळणाऱ्या आनंदाला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते म्हणजेच बौद्धिक संपदा स्पर्धा रहित असते कारण ती दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेत नाही एकाच व्यक्तीच्या आजूबाजूला घोळका करून जमा झालेले लोक हे पुस्तक किंवा पुस्तकाच्या स्वरूपात असलेल्या बौद्धिक संपदेचा आनंद समप्रमाणात घेऊ शकतात त्यांच्या त्या कृतीमुळे इतरांच्या आनंदात कमतरता होत नसते किंवा इतरांच्या आनंद घेण्यावर त्याचा परिणाम ही होत नसतो मात्र असे एकाच रूममध्ये गर्दी करून बसलेल्या लोकांच्या बाबतीत शक्य नाही रूम कशा प्रकारे वापरावा यावर मात्र मर्यादा असतात परंतु बौद्धिक संपदेच्या वापरा बाबतीत कुठल्याही मर्यादा नसतात म्हणूनच त्याला बौद्धिक संपदेचे 'स्पर्धा रहित वैशिष्ट' असे म्हटले जाते बौद्धिक संपदेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बौद्धिक संपदा ही नॉन एक्सक्लूडेबल असते नॉन एक्सक्लूडेबल म्हणजे तुम्ही कुठल्याही व्यक्तीला बौद्धिक संपदा वापरण्यापासून थांबवू शकत नाही उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने एखाद्या पुस्तकाचे स्कॅन केले आणि ते युट्युब वर जिवंत प्रक्षेपण केले तर त्या कृतीला तुम्ही थांबवू शकत नाही तो काय करत आहे तो ते पुस्तक हातात धरून दाखवत आहे त्या पुस्तकातील पान हातात धरून दाखवत आहे तो लोकांना पुरेसा वेळ देत आहे की जेणेकरून लोक वाचू शकतात तो कॅमेरा समोर पुस्तक धरतो आणि जिवंत प्रक्षेपण करतो म्हणजे पुस्तकाचे जिवंत प्रक्षेपण पाहण्यासाठी खूप लोकांना उपलब्ध असते त्याने ते पुस्तक युट्युब वर टाकल्या मुळे तुम्ही कुठल्याही व्यक्तीला त्या पुस्तकातचा आनंद घेण्यापासून किंवा त्या पुस्तकाला जोडले जाण्यापासून थांबवू शकत नाही एकदा का तुम्ही ते पुस्तक अशा पद्धतीने टाकले की ज्या पद्धतीने ते सर्व लोकांना पाहता येईल तर मग तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला ते पुस्तक प्राप्त करण्यापासून थांबवता येत नाही बौद्धिक संपदा चे हे अजून एक गुण वैशिष्ट आहे जीवनाला संजीवनी देणारे एखादे औषध बाजारात आले तर बाजारात औषध बनवणारे इतर स्पर्धक ते औषध घेतील त्यांचा अभ्यास करतील आणि मूळ औषध बनवणाऱ्याची परवानगी न घेता औषधे तयार करतील म्हणजे एकदा का एखादी गोष्ट बाजारात आली की त्या गोष्टीचे होणारे परिणाम पाहण्यापासून किंवा उपभोगण्यापासून किंवा ती गोष्ट कशी काम करते हे समजून घेण्यापासून तुम्ही लोकांना थांबवु शकत नाहीत बौद्धिक संपदेचे हे जे गुणवैशिष्ट आहेत त्याला अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक मालमत्ता असे म्हणतात सार्वजनिक मालमत्ता स्पर्धारहित आणि नॉन एक्सक्लूडेबल वगळणे रहित असते उदाहरणार्थ राष्ट्रीय संरक्षण तुम्ही कुठल्याही व्यक्तीला राष्ट्रीय संरक्षण घेण्यापासून थांबवू शकत नाही तुम्ही असे म्हणू शकत नाही की राष्ट्रीय सुरक्षा ही थोड्या लोकांसाठी असते कारण राष्ट्राच्या सीमा अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा ऊपभोगता येते बौद्धिक संपदेच्या हक्कांची व्याख्या सर्वांना मान्य होईल अशी एकही बौद्धिक संपदेच्या हक्कांची व्याख्या आपल्याकडे नाही जसे मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे बौद्धिक संपदेच्या हक्कांची व्याख्या शब्दकोषात पाहिली तर 'हक्क द्व्यारे व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या कल्पना आणि माहितीच्या वापरायचे संरक्षण' अशी व्याख्या दिसुन येते एक व्याख्या असे म्हणते की 'सृजनशील श्रमातून निर्माण झालेल्या वस्तूंचे संरक्षण' अशा तुम्हाला खूप सार्या व्याख्या दिसून येतील अशा व्याख्यानांमधून तुम्हाला काही गोष्टींची एक यादीच मिळेल ती यादी किराणा यादी प्रमाणे असेल या यादीतील वस्तू या बौद्धिक संपदा हक्क म्हणून मानल्या जातील विपो म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा संघटना ही एक संयुक्त राष्ट्र अंतर्गत येणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी बौद्धिक संपदेच्या संदर्भात काम करते विपो ची एक व्याख्या ही सविस्तर स्वरूपाची आहे ज्या व्याख्येची तुलना किराणाच्या यादी सोबत केली जाऊ शकते बौद्धिक संपदेच्या हक्क क्षेत्रात येणाऱ्या भरपूर गोष्टींचा समावेश त्यात झालेला आहे ज्या गोष्टींवर हक्क दाखवला जातो त्या गोष्टी यात समाविष्ट झालेल्या आहेत तसेच ते मूर्त गोष्टींच्या बाबतीतही बोलतात विपो च्या व्याख्येत तुम्हाला असे आढळून येईल की त्यात पेटंट बाबत देखील बोलले गेले आहे कॉपीराइट ट्रेडमार्क व्यापार चिन्ह डिझाईन आणि त्या सारख्या इतर गोष्टींचा सुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे विपो च्या व्याख्येत एक अडचण अशी दिसून येते की त्या व्याख्येत नवीन उदयास येणाऱ्या बौद्धिक संपदा हक्कांचा समावेश नाही आपण जसे म्हटलो की उदयास येणारे खूप सारे बौद्धिक संपदा हक्क आहेत तसेच कुठल्या माप दंडाचा उपयोग करून बौद्धिक संपदेत कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे नमूद केलेले नाही म्हणून आपण बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या अशी करू शकतो की ज्यात बौद्धिक आणि सृजनशील उत्पादनाचे संरक्षण होईल उत्पादने मानवी श्रमातून निर्माण होतील किंवा तुम्ही अशा वस्तूंची यादी त्यात टाकू शकतात ज्या द्वारे बौद्धिक संपदा हक्क दिसून येतील विपो ची व्याख्या ही सर्वसमावेशक अशी यादी आहे परंतु त्या व्याख्येत अजून काही गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो म्हणजे विपो आपल्याला अशी व्याख्या देत नाही ज्या द्वारे सृजनशील श्रमातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी समाविष्ट केल्या जातील विपो ची बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या सर्वसमावेशक नाही बौद्धिक संपदा हक्कां चे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्या स्वरुपावरुन त्यांच्यात भिन्नता दर्शवली जात असते ज्या प्रकारच्या बौद्धिक श्रमातून एखादी गोष्ट तयार होते त्यावरून बौद्धिक संपदा हक्क ठरतात 'मानवाच्या सृजनशील श्रमातून निर्माण झालेल्या वस्तूं' वरचा हक्क हीच बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या आपण घेतली तर त्यात सुद्धा काही अडचणी दिसून येतात जर आपण आज जिओ ग्राफिकल इंडिकेशन चे उदाहरण घेतले तर त्यात कुठल्याही प्रकारच्या सृजनशील प्रयत्नांचा तांत्रिक दृष्ट्या समावेश नसतो जेव्हा आपण सृजनशील श्रमाचा उल्लेख करतो तेव्हा आपण बौद्धिकक संपदेच्या उगमा विषयी बोलत असतो बौद्धिक संपदा ही कॉपीराइट आणि पेटंट मधून निर्माण होत असते पेटंट आणि कॉपीराइट हे सुरुवातीला निर्माण झालेत मग त्यानंतर विविध स्वरूपाच्या गोष्टी आल्या निर्माण होणाऱ्या उत्पादनाच्या आधारावर त्यांचे गट तयार झालेत पेटंट चा उपयोग शोधांना सुरक्षित करण्यासाठी केला जातो जेव्हा आपण शोध हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ तांत्रीक शोध असा असतो कॉपीराइट चा उपयोग साहित्यिक निर्मिती सृजनशीलकलात्मक निर्मिती संगीत चित्रपट आणि संगणक कार्य अशा बर्याच गोष्टींच्या संरक्षणा साठी असतो डिझाईन चा उपयोग अशा गोष्टी सुरक्षित करण्यासाठी केला जातो त्यांच्यातला फरक डोळ्यांद्वारे दर्शविला जातो डिझाईन चा कायदा हा पेटंट च्या कायद्या पेक्षा भिन्न असतो कारण डिझाईन चा कायदा हा ज्या गोष्टी मध्ये कार्य असते त्यांच्या संरक्षणा साठी वापरला जात नाही डिझाईनचा उपयोग अशा गोष्टी सुरक्षित करण्यासाठी होतो ज्या गोष्टी डोळ्यांना आकर्षित करून घेतात पण त्यांच्यामागे कुठलेही कार्य नसते व्यापारचिन्हाचा उपयोग शब्द प्रतिकांना सुरक्षित करण्या साठी केला जातो जॉग्रफिकल इंडिकेशन चा उपयोग वस्तूंच्या निर्मितीला दर्शविण्यासाठी केला जाऊ शकतो व्यवसाय रहस्य चा उपयोग एखाद्या व्यवसायाची माहिती जी माहिती त्या मालकाला गुप्त ठेवायची आहे अशा संदर्भात केला जाऊ शकतो अजून काही बौद्धिक संपदेचे हक्क आहेत त्यांची आपण चर्चा पुढे करणार आहोत